आपण दोन पोर्टच्या गेनचे मूल्यांकन केले दोन पोर्टच्या एका बाजूला पोर्ट एकला आपण एक सिग्नल स्रोत कनेक्ट करतो जो रेझिस्टर आणि व्होल्टेज स्त्रोताद्वारे सिरीजमध्ये मॉडेल केला जातो आणि दुसऱ्या बाजूला आपण एक लोड कनेक्ट करतो जो लोड रेझिस्टर RL द्वारे मॉडेल केला आहे आणि व्होल्टेज गेनसाठीचे इक्वेशन् आपण प्राप्त केले तर आता आपल्याला काय करायचे आहे ते म्हणजे y पॅरामीटर्समधील मर्यादा शोधून काढणे जेणेकरुन आपण हा गेन अधिकाधिक करू आता VS आणि RS हे सिग्नल स्त्रोतामध्ये आहेत त्यामुळे RSवर आपले कोणतेही नियंत्रण नाही RS दिला आहे आपल्याला RSचे मूल्य विचारात न घेता व्होल्टेज गेन जास्तीत जास्त करायचे आहे आणि RL हे एक लोड आहे म्हणून हे देखील दिले गेले आहे आणि RLचे मूल्य विचारात न घेता आपण जास्तीत जास्त गेन मिळवू इच्छितो आता या इक्वेशनमधून सर्व प्रथम GS आणि GL पहा जे लोड कण्डक्टन्स आहेत आणि सोर्स कण्डक्टन्स आहेत ते पॉसिटिव आहेत आणि असे निष्कर्ष काढले की y11 आणि y12 देखील सहसा पॉसिटिव असतात हे नॉनलिनियरदोन पोर्टसाठी आवश्यक नसते परंतु आपण त्यांना पॉसिटिव मानू तर त्या प्रकरणात हा y11 डीनोमिनेटरमध्ये मिळवला जाईल y22 भाजक निश्चित करण्यासाठी मिळवला जाईल तर जास्तीत जास्त गेन करण्यासाठी स्पष्टपणे y11 शून्य असणे आवश्यक आहे आणि y22 शून्य असणे आवश्यक आहे पुन्हा म्हणून y11 आणि y22 डीनोमिनेटरमध्ये मिळवले जातील व्होल्टेज गेन करण्यासाठी या दोन कॉन्टिटी शक्य तितक्या लहान असणे आवश्यक आहे आणि आपण त्या पॉसिटिव असल्याचे गृहीत धरले तर ते शून्य असावे असे आपण म्हणू हे समजणे अगदी सोपे आहे आणि y21 केवळ न्यूमरेटरमध्ये दिसते म्हणून शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात y21 चे मूल्य असल्यास अधिकतम गेन होईल तर y21 शक्य तितके मोठे असणे आवश्यक आहे आता उर्वरित पॅरामीटर y12 आहे आता हे थोडे अधिक सूक्ष्म आहे आता सर्वप्रथम आपण हे पाहू शकता की जर आपण येथे जे काही आहे y12 y21 चा गुणाकार केला तर आपण डीनोमिनेटर शून्य देखील बनवू शकाल आणि गेन इन्फिनिटीकडे जाऊ द्या हे y12 y12 म्हणजे काय i1 वर v2 चा प्रभाव आहे जो पोर्ट एकवरील पोर्ट दोनचा प्रभाव आहे मूलत या दोन पोर्ट नेटवर्कमध्ये एक फीडबॅक आहे पोर्ट दोन पासून पोर्ट एक पर्यंत काही प्रमाणात प्रभाव पडतो सामान्यत जर आपल्याला असे वाटत असेल की त्यामध्ये ऍम्प्लिफायर आहे तर एका पोर्टवर इनपुट लागू करा आणि पोर्ट दोनमधून आउटपुट घ्या आपण आऊटपुटचा इनपुटवर परिणाम होण्याची अपेक्षा करत नाही परंतु अंतर्गतपणे तेथे काही प्रभाव आहे जो या पॅरामीटर y12 द्वारे दिलेला आहे आता याचा परिणाम हे अगदी क्लिष्ट होऊ शकते कारण ते GS आणि GL च्या मूल्यांवर अवलंबून असते तर आपणास जे नको आहे ते ते रद्द करा आणि इन्फिनिटी गेन मिळवा इन्फिनिटी मिळवण्याचा अर्थ काय आहे याचा अर्थ अस्टेबल सर्किट आहे एखादे सर्किट जे इनपुटशिवायही आउटपुट तयार करू शकते जेणेकरून ते अस्टेबल सर्किट आहे आणि निश्चितपणे आपल्याला ते नको आहे तर GS आणि GL च्या तंतोतंत मूल्यांवर अवलंबून हे इक्वेशन जास्तीत जास्त करण्यासाठी y12 च्या मूल्यांसह खेळणे शक्य आहे तर आपल्याला त्या गुंतागुंत मध्ये उतरायचे देखील नाही सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे जेव्हा y12 शून्य असेल तर अंतर्गत फीडबॅक नसतो आपण पोर्ट एकवर सिग्नल लागू केल्यास ते पोर्ट दोनवर जाईल परंतु आपण पोर्ट दोनवर सिग्नल लावला तर पोर्ट एकवर काहीही येत नाही हे सर्वात सुरक्षित आहे तर नंतर हे पूर्णपणे अदृश्य होईल आणि डीनोमिनेटरमध्ये आपल्याकडे केवळ या टर्म असतील जे पॉसिटिव असतील y12 बरोबर शून्य असेल ज्यामुळे डीनोमिनेटर शून्य जाण्याची शक्यता टाळता येईल तर दोन पोर्टच्या स्मॉल सिग्नल पॅरामीटर्सवर मोठ्या प्रमाणात अडथळे आहेत तर यापासून आपल्याला दोन पोर्टमधील लार्ज सिग्नलचे कॅरेक्टरीस्टिक शोधावी लागेल लक्षात ठेवा आपण कोणतेही विशिष्ट डिव्हाइस घेतले नाही कोणतेही विशिष्ट एम्प्लिफिंग डिव्हाइस आपण फक्त असे गृहित धरले आहे की डिव्हाइसला करंटद्वारे व्होल्टेजेसचे फंक्शन म्हणून वर्णन केले गेले आहे आणि इंक्रीमेंटल पॅरामीटर्सवरील अडचणी प्राप्त केल्या आहेत तसे आपण इतर पॅरामीटर्स देखील वापरू शकता जे असे आहे की जर आपल्याकडे नॉनलिनियर डिव्हाइस असेल तर करंटचे फंक्शन म्हणून व्होल्टेजेस असल्याचे वर्णन केले असेल तर आपण संबंधित एक स्मॉल सिग्नल पॅरामीटर्स मिळवू शकता जे z पॅरामीटर्स आहेत आणि समान अडचणींचे मूल्यांकन करू शकतात आणि आपण यासारखे निष्कर्षापर्यंत पोहोचू शकाल की या y21 y21 म्हणजे काय ते पोर्ट दोनवरील पोर्ट वनचा प्रभाव आहे जे शक्य तितके मोठे असावे आणि फीडबॅक पॅरामीटर y12 शक्य आहे तितके लहान असावे आपण निवडलेल्या पॅरामीटर्सची पर्वा न करता हे अडथळे ठरतील हे दिसून आले की बर्याच वास्तविक उपकरणे y पॅरामीटर्सद्वारे किंवा करंटद्वारे व्होल्टेजेसचे फंक्शन म्हणून वर्णन केली जातात म्हणूनच आपण त्यांना निवडतो परंतु उद्या जर कोणीतरी वेगळ्या डिव्हाइसचे शोध लावले तर आपण त्यांच्याबरोबर कार्य करण्यास सक्षम असले पाहिजे